संशोधनाच्या पेटंटयोग्यते संदर्भातील शोध म्हणजे काय संशोधनाच्या पेटंटयोग्यते संदर्भातील शोध म्हणजे काय संशोधनाच्या पेटंटयोग्यते संदर्भातील शोध म्हणजे असा प्रयत्न आहे ज्याद्वारे नवशोध उघडपणे दिसणारा आहे की नाही हे ठरविले जाते संशोधनाच्या पेटंटयोग्यते संदर्भातील शोध म्हणजे असा प्रयत्न आहे ज्याद्वारे नवशोध उघडपणे दिसणारा आहे की नाही हे ठरविले जाते नवशोधामध्ये नवनिर्मितीची क्षमता ह्या महत्त्वाच्या टप्प्याचा चा समावेश आहे की नाही याची निश्चिती करण्यासाठी पेटंटयोग्यते संदर्भातील शोध घेणे महत्त्वाचे आहे नवशोधामध्ये नवनिर्मितीची क्षमता ह्या महत्त्वाच्या टप्प्याचा चा समावेश आहे की नाही याची निश्चिती करण्यासाठी पेटंटयोग्यते संदर्भातील शोध घेणे महत्त्वाचे आहे सर्वमान्य मान्यते प्रमाणे नवशोधामध्ये नाविन्यता आहे की नाही याची निश्चिती करण्यासाठी असा शोध घेतला जात नाही सर्वमान्य मान्यते प्रमाणे नवशोधामध्ये नाविन्यता आहे की नाही याची निश्चिती करण्यासाठी असा शोध घेतला जात नाही तेव्हा नवशोधाची नवनिर्मितीची क्षमता आणि नाविन्यता यामध्ये फरक करणे महत्त्वाचे आहे तेव्हा नवशोधाची नवनिर्मितीची क्षमता आणि नाविन्यता यामध्ये फरक करणे महत्त्वाचे आहे भारतीय पेटंट कायद्यातील भाग 13 अन्वये पूर्व प्रकाशने किंवा शोधा संबंधी पूर्वी केले गेलेले दावे यावर आधारित नवशोधाच्या पेटंटयोग्यते संदर्भात शोध घेतला गेला पाहिजे भारतीय पेटंट कायद्यातील भाग 13 अन्वये पूर्व प्रकाशने किंवा शोधा संबंधी पूर्वी केले गेलेले दावे यावर आधारित नवशोधाच्या पेटंटयोग्यते संदर्भात शोध घेतला गेला पाहिजे तेव्हा थोडक्यात सांगायचे म्हणजे पेटंट अर्ज केला गेल्यानंतर परीक्षक अशा प्रकारचा शोध घेतात तेव्हा थोडक्यात सांगायचे म्हणजे पेटंट अर्ज केला गेल्यानंतर परीक्षक अशा प्रकारचा शोध घेतात असा शोध घेण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे पेटंट अर्जामधील नवशोध पूर्वीच घडून गेलेला नाही याची निश्चिती करणे होय असा शोध घेण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे पेटंट अर्जामधील नवशोध पूर्वीच घडून गेलेला नाही याची निश्चिती करणे होय सर्वसामान्यपणे या प्रकारच्या शोधाबाबत अशी धारणा आहे की नवशोधाच्या नाविन्यता विषयी हा शोध आहे सर्वसामान्यपणे या प्रकारच्या शोधाबाबत अशी धारणा आहे की नवशोधाच्या नाविन्यता विषयी हा शोध आहे परंतु जगभरात शोधाच्या पेटंटयोग्यते बाबत घेतला जाणारा शोध हा नवशोधाच्या नवनिर्मिती क्षमते च्या टप्प्याची निश्चिती करण्यासाठी असतो परंतु जगभरात शोधाच्या पेटंटयोग्यते बाबत घेतला जाणारा शोध हा नवशोधाच्या नवनिर्मिती क्षमते च्या टप्प्याची निश्चिती करण्यासाठी असतो आपल्या शोधास पेटंट मान्यता मिळण्याची किती शक्यता आहे हे तपासून पाहण्यासाठी अर्जदार पेटंटयोग्यता शोध घेऊ इच्छितो आपल्या शोधास पेटंट मान्यता मिळण्याची किती शक्यता आहे हे तपासून पाहण्यासाठी अर्जदार पेटंटयोग्यता शोध घेऊ इच्छितो कारण नवशोधाच्या नवनिर्मिती क्षमतेच्या टप्या विषयी एकदा का खात्री झाली शोधास पेटंट मान्यता मिळण्याच्या शक्यता वाढलेल्या असतात कारण नवशोधाच्या नवनिर्मिती क्षमतेच्या टप्या विषयी एकदा का खात्री झाली शोधास पेटंट मान्यता मिळण्याच्या शक्यता वाढलेल्या असतात पेटंटयोग्यते संदर्भातील शोधामध्ये काही घटकांची मालिका असते ज्याद्वारे असा शोध घेतला जातो पेटंटयोग्यते संदर्भातील शोधामध्ये काही घटकांची मालिका असते ज्याद्वारे असा शोध घेतला जातो अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये पेटंट योग्यते संदर्भातील शोध हा पेटंट एटर्नी द्वारा घेतला जात नाही अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये पेटंट योग्यते संदर्भातील शोध हा पेटंट एटर्नी द्वारा घेतला जात नाही जी व्यक्ती पेटंटचे ड्राफ्टिंग करते तीच व्यक्ती पेटंट योग्यते संदर्भातील शोध घेत नाही जी व्यक्ती पेटंटचे ड्राफ्टिंग करते तीच व्यक्ती पेटंट योग्यते संदर्भातील शोध घेत नाही तर हे कार्य शोध क्षेत्रातील तज्ञ व्यवसायिकांमार्फत पार पाडले जाते तर हे कार्य शोध क्षेत्रातील तज्ञ व्यवसायिकांमार्फत पार पाडले जाते तेव्हा पेटंटयोग्यते संदर्भातील शोध घेण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या घटकांची यादी आपण पाहू तेव्हा पेटंटयोग्यते संदर्भातील शोध घेण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या घटकांची यादी आपण पाहू सर्वप्रथम शोधाच्या पेटंटयोग्यते संदर्भात शोध घेण्याची विनंती शोध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना पेटंट एटर्नी द्वारे केली जाते सर्वप्रथम शोधाच्या पेटंटयोग्यते संदर्भात शोध घेण्याची विनंती शोध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना पेटंट एटर्नी द्वारे केली जाते या विनंती मध्ये संबंधित शोध घेण्यासाठी आवश्यक असणारा कालावधी व खर्च यांच्या माहितीचा समावेश असतो या विनंती मध्ये संबंधित शोध घेण्यासाठी आवश्यक असणारा कालावधी व खर्च यांच्या माहितीचा समावेश असतो कारण हे महत्त्वाचे आहे कारण हे महत्त्वाचे आहे याद्वारे नवशोध किंवा नवशोधाचे प्रकटीकरण याची निश्चिती होत असते याद्वारे नवशोध किंवा नवशोधाचे प्रकटीकरण याची निश्चिती होत असते शोधाच्या पेटंटयोग्यते संदर्भातील दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्षात शोध घेणे होय शोधाच्या पेटंटयोग्यते संदर्भातील दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्षात शोध घेणे होय असा शोध हा शोध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ति द्वारा घेतला जातो असा शोध हा शोध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ति द्वारा घेतला जातो शोध पूर्ण झाल्यानंतरचा तिसरा टप्पा म्हणजे संशोधकांनी विकसित केलेल्या संदर्भांचे परीक्षण करणे होय शोध पूर्ण झाल्यानंतरचा तिसरा टप्पा म्हणजे संशोधकांनी विकसित केलेल्या संदर्भांचे परीक्षण करणे होय कारण आपल्या शोधा संदर्भात संशोधकांनी विविध प्रकारच्या माहिती स्त्रोतांचा जसे की विविध पेटंट कार्यालय किंवा गुगल वरील निशुल्क पेटंट किंवा गुगल द्वारे शोधले जाणारे पेटंटस वापर केलेला असतो कारण आपल्या शोधा संदर्भात संशोधकांनी विविध प्रकारच्या माहिती स्त्रोतांचा जसे की विविध पेटंट कार्यालय किंवा गुगल वरील निशुल्क पेटंट किंवा गुगल द्वारे शोधले जाणारे पेटंटस वापर केलेला असतो तेव्हा अशा संदर्भांचे परीक्षण करणे आवश्यक असते तेव्हा अशा संदर्भांचे परीक्षण करणे आवश्यक असते यासंदर्भातील चौथा टप्पा म्हणजे पेटंटयोग्यता शोधाचे निष्कर्ष ग्राहकांना कळविणे ज्यामध्ये संशोधकाचा ही समावेश असेल जर पेटंट अर्ज त्याने स्वतः फाईल केलेला असेल किंवा पेटंट एटर्नी चा समावेश असेल यासंदर्भातील चौथा टप्पा म्हणजे पेटंटयोग्यता शोधाचे निष्कर्ष ग्राहकांना कळविणे ज्यामध्ये संशोधकाचा ही समावेश असेल जर पेटंट अर्ज त्याने स्वतः फाईल केलेला असेल किंवा पेटंट एटर्नी चा समावेश असेल पेटंट कायद्यामध्ये शोध अहवाल कशाप्रकारे मांडण्यात आला असेल याचे बरेच परिणाम असतात पेटंट कायद्यामध्ये शोध अहवाल कशाप्रकारे मांडण्यात आला असेल याचे बरेच परिणाम असतात या संदर्भात एक बाब लक्षात घेतली पाहिजे की पेटंटयोग्यता शोध पेटंटची मान्यता ठरवत नाही या संदर्भात एक बाब लक्षात घेतली पाहिजे की पेटंटयोग्यता शोध पेटंटची मान्यता ठरवत नाही तुम्ही जेव्हा पेटंटयोग्यता शोध घेता तेव्हा असा शोध तुमच्या नवशोधास पेटंट मान्यता देईल याची शाश्वती देत नाही किंवा शोधाच्या पेटंट मान्यते विषयी वैधता प्रदान करत नाही तुम्ही जेव्हा पेटंटयोग्यता शोध घेता तेव्हा असा शोध तुमच्या नवशोधास पेटंट मान्यता देईल याची शाश्वती देत नाही किंवा शोधाच्या पेटंट मान्यते विषयी वैधता प्रदान करत नाही पेटंट कायद्यातील भाग 13 अन्वये हे स्पष्ट करण्यात आले आहे पेटंट कायद्यातील भाग 13 अन्वये हे स्पष्ट करण्यात आले आहे पेटंट कायद्यातील भाग 13 अन्वये हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की भाग 12 मधील तरतुदीनुसार पेटंट कार्यालया द्वारा नवशोधा संबंधी परीक्षण करणे आणि पेटंटयोग्यता शोध घेणे आवश्यक आहे परंतु हा शोध पेटंट मान्यतेची वैधता म्हणून गृहीत धरण्यात येऊ नये पेटंट कायद्यातील भाग 13 अन्वये हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की भाग 12 मधील तरतुदीनुसार पेटंट कार्यालया द्वारा नवशोधा संबंधी परीक्षण करणे आणि पेटंटयोग्यता शोध घेणे आवश्यक आहे परंतु हा शोध पेटंट मान्यतेची वैधता म्हणून गृहीत धरण्यात येऊ नये यावरून हे लक्षात येते की पेटंटयोग्यता शोध संबंधित शोधाच्या पेटंट मान्यतेची वैधता ठरवत नाही यावरून हे लक्षात येते की पेटंटयोग्यता शोध संबंधित शोधाच्या पेटंट मान्यतेची वैधता ठरवत नाही तसेच पेटंटयोग्यता शोध हा पेटंट मान्यतेच्या वैद्यता संबंधी शोधाहुन खूप वेगळा आहे तसेच पेटंटयोग्यता शोध हा पेटंट मान्यतेच्या वैद्यता संबंधी शोधाहुन खूप वेगळा आहे भाग 12 आणि 13 मधील पेटंटयोग्यता शोधा संदर्भातील पेटंट मान्यता वैधतेचा विचार भाग 64 मध्ये केला आहे ज्यामध्ये पेटंट मान्यतेच्या वैधतासंदर्भातील घटकांची यादी दिलेली आहे भाग 12 आणि 13 मधील पेटंटयोग्यता शोधा संदर्भातील पेटंट मान्यता वैधतेचा विचार भाग 64 मध्ये केला आहे ज्यामध्ये पेटंट मान्यतेच्या वैधतासंदर्भातील घटकांची यादी दिलेली आहे तेव्हा या दोन बाबी परस्परांपासून पूर्णतः भिन्न आहेत तेव्हा या दोन बाबी परस्परांपासून पूर्णतः भिन्न आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे की पेटंटयोग्यता शोध म्हणजे पेटंट मान्यतेच्या वैधतेचा अहवाल नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे की पेटंटयोग्यता शोध म्हणजे पेटंट मान्यतेच्या वैधतेचा अहवाल नाही पेटंट मान्यतेच्या वैधते साठी सखोल विश्लेषणाची आवश्यकता असते आणि असा अहवाल शोधाच्या पेटंट मान्यते विषयी स्पष्ट आणि निश्चित विधान करत असतो पेटंट मान्यतेच्या वैधते साठी सखोल विश्लेषणाची आवश्यकता असते आणि असा अहवाल शोधाच्या पेटंट मान्यते विषयी स्पष्ट आणि निश्चित विधान करत असतो त्याचबरोबर या अहवालामध्ये पेटंट संदर्भातील परस्पर विरोधी बाबी आणि एखाद्या शोधास पेटंट मान्यता का मिळू शकत नाही याची कारणे तसेच एखाद्या शोधास पेटंट मान्यता मिळाल्यानंतरही ते अवैध का ठरते याची कारणे नमूद केलेली असतात पेटंट मान्यते संदर्भातील वैधता अहवाल किंवा पेटंटयोग्यता अभ्यास तीन प्रकारच्या परिस्थितीमध्ये उपयोगात आणला जातो त्याचबरोबर या अहवालामध्ये पेटंट संदर्भातील परस्पर विरोधी बाबी आणि एखाद्या शोधास पेटंट मान्यता का मिळू शकत नाही याची कारणे तसेच एखाद्या शोधास पेटंट मान्यता मिळाल्यानंतरही ते अवैध का ठरते याची कारणे नमूद केलेली असतात पेटंट मान्यते संदर्भातील वैधता अहवाल किंवा पेटंटयोग्यता अभ्यास तीन प्रकारच्या परिस्थितीमध्ये उपयोगात आणला जातो एक म्हणजे पेटंट उल्लंघन खटला प्रकरणांमध्ये प्रतिवादी व्यक्तीकडून केला जातो जेव्हा प्रतिवादी पेटंटला वैध ठरवण्यासाठी प्रतिदावा दाखल करत असतो एक म्हणजे पेटंट उल्लंघन खटला प्रकरणांमध्ये प्रतिवादी व्यक्तीकडून केला जातो जेव्हा प्रतिवादी पेटंटला वैध ठरवण्यासाठी प्रतिदावा दाखल करत असतो तेव्हा पेटंट उल्लंघन खटला प्रकरणांमध्ये प्रतिवादी व्यक्तीकडून पेटंट मान्यतेच्या अवैधतेच्या संरक्षणार्थ किंवा प्रतिदावा म्हणून पेटंट वैधता अहवाल दाखल केला जातो तेव्हा पेटंट उल्लंघन खटला प्रकरणांमध्ये प्रतिवादी व्यक्तीकडून पेटंट मान्यतेच्या अवैधतेच्या संरक्षणार्थ किंवा प्रतिदावा म्हणून पेटंट वैधता अहवाल दाखल केला जातो तेव्हा पेटंट वैध आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रतिवादी वैधता अभ्यास दाखल करत असतो तेव्हा पेटंट वैध आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रतिवादी वैधता अभ्यास दाखल करत असतो दुसऱ्या परिस्थितीमध्ये ज्याला पेटंट मिळाले आहे अशी व्यक्ती जर त्याच्या पेटंटच्या अवैधते संदर्भात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर पेटंट उल्लंघन खटला प्रकरणांमध्ये पेटंट मान्यतेच्या संरक्षणासाठी वैधता अभ्यास दाखल करू शकतो दुसऱ्या परिस्थितीमध्ये ज्याला पेटंट मिळाले आहे अशी व्यक्ती जर त्याच्या पेटंटच्या अवैधते संदर्भात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर पेटंट उल्लंघन खटला प्रकरणांमध्ये पेटंट मान्यतेच्या संरक्षणासाठी वैधता अभ्यास दाखल करू शकतो तर तिसऱ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये पेटंटच्या परवाना संदर्भात किंवा एखादी व्यक्ती जर पेटंट खरेदी करू इच्छित असेल तेव्हा पेटंटची योग्यता तपासण्याच्या दृष्टीने पेटंट वैधता अहवालाचा उपयोग करते तर तिसऱ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये पेटंटच्या परवाना संदर्भात किंवा एखादी व्यक्ती जर पेटंट खरेदी करू इच्छित असेल तेव्हा पेटंटची योग्यता तपासण्याच्या दृष्टीने पेटंट वैधता अहवालाचा उपयोग करते तेव्हा पेटंट वैधता अहवाल पेटंटचे योग्य मूल्य समजून घेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे तेव्हा पेटंट वैधता अहवाल पेटंटचे योग्य मूल्य समजून घेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे